नमस्कार मॉड्यूल 2 युनिट 16 प्रयोगशाळा आणि वैकल्पिकांचे मूल्यांकन यामध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या युनिटमध्ये आम्ही कोर्स निर्गमन सर्वेक्षणची रचना आणि वापर पाहिले आणि "कोर्स निर्गमन सर्वेक्षणची संबंधित असेल तर विशिष्ट विषय तयार होतात या युनिटमध्ये आम्ही प्रयोगशाळेसाठी आणि निवडक कोर्ससाठी निर्गमन सर्वेक्षणाची रचना आणि वापर पाहुया प्रयोगशाळेसाठी आणि निवडक कोर्ससाठी निर्गमन सर्व्हेचे डिझाइन आणि वापर समजून घेणे असा या युनिटचा परिणाम आहे मागील युनिटमध्ये चर्चा केलेला कोर्स निर्गमन सर्वेक्षण सामान्य आहे ते मूळ कोर्स प्रयोगशाळेचे कोर्सेस वैकल्पिक इत्यादी सर्व शैक्षणिक उपक्रमांना लागू आहे तथापि जेव्हा आम्ही कोर्सव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रम घटकांचा विचार करतो तेव्हा काही अतिरिक्त बाबी आवश्यक असू शकतात म्हणूनच मागील युनिटमध्ये पाहिले गेलेले सर्वेक्षण मूळ कोर्ससाठी अधिक लागू आहे आणि इतर घटकांवर लागू होणे पुरेसे सामान्य आहे परंतु कोर्स निर्गमन सर्वेक्षणची रचना आणि वापर करताना काही अतिरिक्त बाबी विचारात घ्याव्या लागतील तर या युनिटमध्ये आम्ही प्रयोगशाळा अभ्यासक्रम आणि निवडक कोर्स पाहू आता प्रयोगशाळा कशा प्रकारे आयोजित केल्या जातात तसेच निवडक कोर्स आयोजित करण्याच्या पद्धतीत संस्थांमध्ये बरेच बदल आहेत प्रयोगशाळा आणि निवडक या दोहोंच्या बाबतीत टायर 1 असलेला एकल कोर्स उदाहरणार्थ क्रेडिट रचना 3 0 1 असू शकते याचा अर्थ असा की तीन तासांचे सिद्धांत कोणत्याही शिकवण्या नाहीत आणि प्रयोगशाळेतील कामाचे एक क्रेडिट जे आठवड्यातून दोन तासांच्या कामात भाषांतरित होते तर सिद्धांत आणि संबंधित प्रयोगशाळा एकाच कोर्समध्ये एकत्रित केली गेली आहेत आणि एक श्रेणी आहे जी शेवटी या कोर्सच्या संदर्भात पुरविली जाते किंवा हे स्वतंत्र कोर्स म्हणून दिले जाऊ शकतात उदाहरण 0 0 2 याचा अर्थ असा की तेथे कोणतेही सिद्धांत नाहीत शिकवण्या नाहीत केवळ 2 क्रेडिट्सची प्रयोगशाळा कार्यरतअसते म्हणजे आठवड्यातून चार तास हा स्वतः एक कोर्स आहे आणि त्याला शेरा दिला जातो

प्रयोगशाळेचा कोर्स स्वतंत्र कोर्स म्हणून दिला जातो दोन्ही शक्य आहे टियर २ संस्था स्वतंत्रपणे प्रदान केले जातात तर प्रयोगशाळा स्वतःच एक कोर्स बनतो हे टियर 2 संस्थांमध्ये सर्वात सामान्य परिस्थिती आहे आपल्याकडे एकात्मिक कोर्स असल्यास याचा अर्थ सिद्धांत आणि प्रयोगशाळा दोन्ही एकत्रित असतात तर कोर्स निर्गमन सर्वेक्षण फक्त प्रयोगशाळेतील घटकांविषयी बर्याच प्रश्नांना परवानगी देऊ शकत नाही सिद्धांत भागासंदर्भात आमच्याकडे आधीच काही प्रश्न आहेत मग आम्ही प्रयोगशाळेच्या भागासंदर्भात विचारू शकणार्या प्रश्नांची संख्या जास्त असू शकत नाही कारण सर्व सर्वेक्षण फॉर्मवर काही मर्यादित लांबी असणे आवश्यक आहे आपल्याकडे सर्वेक्षण फॉर्म असू शकत नाही ज्यात बरेच प्रश्न आहेत जसे की आपण आधीपासूनच पाहिले आहे की ही चांगली रचना नाही एकात्मिक कोर्ससाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षण प्रयोगशाळेतील घटकांविषयी अनेक प्रश्नांना परवानगी देऊ शकत नाही कारण त्यापासून आम्हाला सर्वेक्षण फारच लांब नसते दुसरीकडे केवळ प्रयोगशाळेसाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षण अधिक विस्तृत असू शकते आपल्याकडे अधिक प्रश्न असू शकतात एकात्मिक कोर्ससाठीसुद्धा केवळ प्रयोगशाळेतील घटकांसाठी स्वतंत्र निर्गमन सर्वेक्षण मिळवणे शक्य आहे कारण पुढच्या काळात कोर्सची अंमलबजावणी सुधारण्यासाठी वापरला जाणारा डेटा गोळा करण्यासाठी आम्ही मूलत निर्गमन सर्वेक्षण वापरत आहोत म्हणूनच केवळ समाकलित कोर्सच्या बाबतीतही प्रयोगशाळेतील घटकांसाठी स्वतंत्र निर्गमन सर्वेक्षण घेण्यापासून आम्हाला काहीही प्रतिबंधित करत नाही खरं तर आम्ही ते केल्यामुळे आम्हाला प्रयोगशाळांविषयी अधिक तपशीलवार डेटा मिळण्याचा एक फायदा आहे म्हणूनच हा कोर्स समाकलित कोर्स असला तरीही केवळ प्रयोगशाळेतील घटकांसाठी स्वतंत्र निर्गमन सर्वेक्षण ठेवणे इष्ट असू शकते म्हणून जेव्हा आम्ही प्रयोगशाळेच्या अभ्यासक्रमांसाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षणाची रचना तयार करीत असतो तेव्हा आयक्यूएसी किंवा संस्था पातळीवर अस्तित्त्वात असलेल्या अशाच काही संस्था असतात जर ती संस्था निर्गमन सर्वेक्षण फॉर्मच्या डिझाइनमध्ये भाग घेत असेल तर त्याचे काही फायदे आहेत निर्गमन सर्वेक्षण फॉर्मच्या अग्रभागाला प्रस्तुत केल्यास प्रयोगशाळेचा कोर्स अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यास प्रशिक्षकास मदत होऊ शकते हे थोडेसे विचित्र वाटेल परंतु मुळात सर्वेक्षण फॉर्मच्या प्रदर्शनामुळे प्रयोगशाळेच्या कोर्सच्या चांगल्या अंमलबजावणीत सामील असलेल्या मुद्द्यांबाबत प्रशिक्षकांना संवेदनशील करण्यास मदत होईल असे प्रदर्शन स्वतःच विशेषत नवशिक्यासाठी प्रयोगशाळेचा अभ्यासक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यात उपयुक्त ठरेल तर काही प्रश्न प्रयोगशाळेतील अभ्यासक्रम राबविण्याच्या काही विषयांबद्दल प्रशिक्षक विशेषत नवशिक्या शिक्षकांना संवेदनशील बनवू शकतात आणि कदाचित त्या प्रयोगशाळेचा अभ्यासक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यात मदत करतात निर्गमन सर्वेक्षण फॉर्म विद्यार्थ्यांसमवेत सामायिक केल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच तर्काद्वारे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील अनुभवाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून चांगले शिक्षण देण्यात मदत होईल तर जर आपण प्रयोगशाळेच्या अभ्यासक्रमांसाठी निर्गमन सर्वेक्षण तयार करू शकू आणि त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह सामायिक करू शकू तर त्याचा प्रयोगशाळेचा अभ्यासक्रम कसा राबविला जातो यावर तसेच त्याचा काहीसा परिणाम होऊ शकतो अर्थात तेथे कोणतीही अद्वितीय रचना नाही आम्हाला प्रयोग करून आमच्या विशिष्ट संदर्भात काय चांगले कार्य करते ते पहावे लागेल शेवटच्या युनिटमध्ये कोर्स व्यवस्थापन शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती कोर्सचे परिणाम प्रशिक्षकाची वैशिष्ट्ये यासंबंधी ज्या प्रश्नांची चर्चा झाली त्या सर्व प्रयोगशाळेतील अभ्यासक्रमांनाही लागू आहेत कदाचित हे आवश्यक असेल तेथे काही किरकोळ बदल आहेत परंतु आम्ही विचारू शकू अशा प्रयोगशाळांशी संबंधित काही विशिष्ट अतिरिक्त प्रश्न असतीलः "प्रयोगशाळेच्या कामात नमूद केलेली कार्यक्षमता मिळविण्यात मदत झालीका " "संबंधित सिद्धांत अभ्यासक्रमातून मिळवलेल्या ज्ञानाला प्रयोगशाळेच्या कार्याने मूल्य जोडले आहे का " सिद्धांत कोर्स विद्यार्थ्यास विशिष्ट प्रकारचे ज्ञान कौशल्ये आणि दृष्टीकोन प्रदान करतो प्रयोगशाळेतील काम यात काही मूल्य आहे की ते फक्त सिद्धांत वर्गात जे काही शिकले आहे त्याची पुनरावृत्ती करते प्रयोग करण्याकरिता दिलेला वेळ अनावश्यकपणे अधिक वेळ देण्यासाठी पूर्णपणे अपुरा होता का आता ही माहिती आम्हाला पुढच्या वेळी विशेषत टायर 1 संस्थांमध्ये अभ्यासक्रम देताना प्रयोगशाळेच्या वापराचे अधिक चांगले नियोजन करण्यास मदत करेल कारण श्रेणी 2 मध्ये आम्हाला मोठे स्वातंत्र्य नसते "प्रयोगशाळेच्या सत्राच्या शेवटचे मूल्यांकन उपयुक्त ठरले" एनबीएच्या आवश्यकतेचा एक भाग म्हणून प्रत्येक प्रयोगशाळेच्या सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन व नोंद करणे आवश्यक असते हे मूल्यांकन विद्यार्थ्यांना त्या विशिष्ट प्रयोगाचा परिणाम तसेच इतर काही गुणधर्म व कौशल्ये देखील आवश्यक आहेत जेणेकरून त्यांना माहित होते ते विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले की ते फक्त नित्य प्रश्न होते असे प्रयोगशाळेच्या सत्राच्या शेवटी मूल्यांकन केले पाहिजे मग आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रयोगशाळा मॅन्युअल मॅन्युअलमध्ये तपशीलवार असतात विद्यार्थी केवळ मॅन्युअलमध्ये जे काही दिले आहे त्याची पुनरावृत्ती करतात आणि टेबल्स देखील छापलेले असतात विद्यार्थ्याने जे काही करायचे आहे ते फक्त काही मूल्य लिहून ठेवणे आणि ते टेबलमध्ये भरणे व्यावहारिकरित्या यात कोणतेही शिक्षण नसते म्हणूनच जर प्रयोगशाळेचे मॅन्युअल तयार केले गेले असेल तर कदाचित विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेच्या कामात काहीही शिकण्यास खरोखर मदत होणार नाही आणि बर्याच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील मॅन्युअल आवडत नसतील जे त्यांना प्रयोग शोधण्यास किंवा नवीन काही शिकण्यात मदत करत नाहीत तर आपण एक प्रश्न विचारू शकता "प्रयोगशाळा मॅन्युअल प्रयोगशाळेतील काम फक्त तक्त्या भरण्यासाठी करतात का" खरं तर असा प्रश्न जर तो निर्गमन सर्वेक्षण फॉर्ममध्ये असेल तर प्रयोगशाळेचे संचालक देखील या विषयावर संवेदनशील होतील तर सर्वेक्षणात असा प्रश्न आहे ही वस्तुस्थिती प्रयोगशाळेच्या मॅन्युअलमध्ये बदल करण्यासाठी प्रशिक्षकाला संवेदनशील बनवू शकते तर आम्ही हा प्रश्न विचारू शकतो आणि जोरदार सहमत नसण्यापासून ते सहमती दिल्यापर्यंत संबंधित शिक्षण सामग्री उपलब्ध आणि सहज उपलब्ध होती का संबंधित वापरकर्ता मॅन्युअल उपकरणे हस्तपुस्तिका मदत करतात का ते सर्व सहज उपलब्ध आणि प्रवेश करण्यायोग्य आहेत का "प्रयोगशाळेतील तांत्रिक सहाय्य कर्मचारी मदतगार होते का" हा आणखी एक प्रश्न आहे जो आपण विचारू शकतो प्रयोगशाळेच्या कामात उपयुक्त असलेल्या साधनांच्या वापरावर पुरेसे प्रशिक्षण दिले गेले आहे आता बर्याचदा असे घडते की प्रयोगशाळेचे कार्य सिद्धांताच्या कार्याप्रमाणेच काळजीपूर्वक नियोजित नसते ज्या साधनांचा प्रयोगशाळेतील अभ्यासाचा अनुभव चांगला होईल त्यांना पुरेसे लक्ष मिळत नाही या साधनांच्या वापराबद्दल विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण दिले जात नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांद्वारे कमी गुणवत्तेचे शिक्षण मिळते उदाहरणार्थ ठराविक प्रोग्रामिंग वातावरणात विशेषत पहिल्या वर्षी खरं तर बहुतेक संस्थांमध्ये पहिल्या वर्षी प्रोग्रामिंग कोर्स सी भाषेवर करण्यास मदत करणार्या साधनांचा परिचय विद्यार्थ्यांकडून खरोखर शिकला जात नाही सूचना देखील अशा प्रशिक्षणांसाठी स्पष्टपणे प्रदान करत नाहीत तर आम्ही हा प्रश्न विचारू शकतो प्रयोगशाळेच्या कामात उपयुक्त असलेल्या साधनांच्या वापराबद्दल पर्याप्त प्रशिक्षण दिले गेले आहे का त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित भागात अनेक विभागांमध्ये तर्कशास्त्र विश्लेषक चांगली साधने आहेत परंतु ते कमी अधिक प्रमाणात कपाटमध्ये बंद असतात प्रयोगशाळेच्या नियमित कामांमध्ये या उपकरणांचा खरोखर उपयोग केला जात नाही विद्यार्थ्यांना या साधनांच्या वापराबद्दल पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही आणि खरं तर काहीवेळा या साधनांच्या वापराबद्दल कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही आणि यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेचा त्रास होतो स्त्रोत उपलब्ध असूनही त्यांचा योग्य प्रकारे उपयोग केला जात नाही तर आम्ही एक प्रश्न विचारू शकतो प्रयोगशाळेच्या कामात उपयुक्त असलेल्या साधनांच्या वापरावर पुरेसे प्रशिक्षण दिले गेले आहे का पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न स्वतः सर्वेक्षण फॉर्ममध्ये येत असल्यास अशा साधनांना अधिक प्रभावी पद्धतीने वापरण्याची शक्यता शोधण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघांनाही चालना मिळू शकते आवश्यक उपकरणांची चांगली देखभाल केली गेली आणि योग्यरित्या कॅलिब्रेट केली गेली आहेत प्रामुख्याने हे प्रयोगात दिसून येईल जे वैध परिणाम देत नाही आणि जर विद्यार्थी गोंधळलेला असेल तर प्रयोगशाळा सहाय्य करणारे कर्मचारी किंवा शिक्षक जेव्हा ते डेटाची तपासणी करतात साधारणपणे त्यांना आढळले की उपकरणांमध्ये काही समस्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोग योग्यरित्या केला आहे आणि डेटा योग्यरित्या नोंद केला आहे तरी निकाल अवैध आला असेल ते विद्यार्थीच्या बाजूने कोणत्याही त्रुटीमुळे नव्हे तर उपकरणांमधील अडचणीमुळे आहे एकतर त्यांच्या कॅलिब्रेशनच्या समस्येमुळे किंवा इतर काही समस्यांमुळे निकाल अवैध आले आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्याला हे समजले की उपकरणे ही त्रास देत आहेत तर आम्ही हा प्रश्न विचारू शकतो आवश्यक उपकरणे योग्य प्रकारे व्यवस्थित ठेवली गेली आणि कॅलिब्रेट केली गेली आहेत का खरं तर मान्यतेमध्ये हा एक आवश्यक निकष आहे उपकरणे नियमितपणे दिली जातात आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी कॅलिब्रेट केली जातात तर विभागाकडून प्रतिबंधात्मक देखभाल करण्याचे योग्य वेळापत्रक असणे आवश्यक आहे ही त्या बाजूने देखील आवश्यक आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या बाजूने आपण हा प्रश्न विचारू शकतो की "आवश्यक उपकरणे योग्य प्रकारे व्यवस्थित ठेवली गेली आणि कॅलिब्रेट केली गेली " "आवश्यक घटक नेहमी उपलब्ध असतात का" "प्रयोगशाळेतील भौतिक वातावरण व्यवस्थित अनुकूल ठेवले होते का" कोर्समध्ये काही शोध अभ्यासाला परवानगी देणारे काही मुक्त प्रयोग होते हे पुन्हा टायर 1 संस्थेत अधिक सोपे आहे परंतु टियर 2 संस्थेतही विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हा अनुभव प्रदान करणे शक्य आहे बर्याच वेळा प्रयोगशाळेतील प्रयोग पूर्णपणे स्पष्टपणे परिभाषित केले जातात आणि त्याचा परिणामही चांगलाच ज्ञात असतो आणि विद्यार्थ्यांनी अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी हे प्रयोग सहजपणे केले पाहिजेत परंतु काही प्रयोगांमध्ये कोणतेही चांगले वर्णन केलेले निकाल न मिळाल्यास विद्यार्थ्यांद्वारे चांगले शिकण्यास मदत होईल परंतु ते अधिक संशोधात्मक असतात तर विद्यार्थ्यांना काही प्रयोगांना थोड्या मुक्त मोकळ्या फॅशनमध्ये घेण्याची संधी मिळाली तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही विशिष्ट उत्साह तसेच चांगले शिक्षणही निर्माण होऊ शकते तर अशी संधी दिली जाते का तर आम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकतो "कोर्समध्ये काही मुक्त प्रयोग होते ज्यामुळे काही संशोधनाचे शिक्षण देण्यात आले का " तर हे काही प्रश्न आहेत जे आम्ही प्रयोगशाळांच्या अभ्यासक्रमांच्या संदर्भात मुख्य अभ्यासक्रमांसाठी आम्ही आधीच कोर्स निर्गमन सर्वेक्षणामध्ये समाविष्ट केलेल्या ठराविक प्रश्नांच्या व्यतिरिक्त बाकीचे प्रश्न विचारू शकतो आता आपण वैकल्पिक अभ्यासक्रम पाहू वैकल्पिक अभ्यासक्रमांचे निकाल प्रोग्रामच्या निकालांच्या प्राप्तीसाठी आणि कार्यक्रमाच्या विशिष्ट निकालांमध्ये योगदान देतात याबद्दल काही शंका नाही तथापि निवडक अभ्यासक्रमांच्या निकालांची प्राप्ती एनबीएनुसार आग्रह आहे की PO आणि PSOची प्राप्तीची गणना केवळ मूळ कोर्सच्या निकालांवर आधारित आहे यामुळे बहुधा निवडक कोर्स गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून फार महत्वाचा नसल्यासारखे पाहिले जाऊ शकते बंद करणे आवश्यक आहे वैकल्पिक कोर्सच्या संदर्भात अभिप्राय डेटा मिळविणे आणि पुढच्या वेळी जेव्हा पाठविला जाईल तेव्हा अंमलबजावणीत सुधारणा करण्याची योजना आखणे महत्वाचे आहे म्हणून आम्ही CO मिळविण्यासाठी लक्ष्य ठेवले पाहिजे आम्ही COच्या वास्तविक प्राप्तीची गणना करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये काही अंतर असल्यास आपण सुधारणांसाठी योजना आखली पाहिजे तर कोर्समधून अभिप्राय डेटा मिळविणे फार महत्वाचे आहे आता निवडक अभ्यासक्रमांच्या संदर्भात कोणती गुंतागुंत आहे वेगवेगळ्या सेमेस्टरमध्ये देण्यात येणाऱ्या वैकल्पिक अभ्यासक्रमांची संख्या आणि या निवडक रचनेची पद्धत संस्थापासून संस्थापेक्षा बरेच भिन्न आहे खरं तर निवडक अभ्यासक्रमांच्या संदर्भात प्रचंड भिन्नता अस्तित्वात आहे काही संस्था निवडकांचा अत्यंत मर्यादित संच देतात तर काही विद्यार्थ्यांसाठी विस्तृत निवड देतात खरं तर काही बाबतींत असा एक विनोद आहे की निवडक विभागांसाठी अभ्यासक्रमात निर्दिष्ट वैकल्पिक संच असले तरी विभाग फक्त एक निवडक ऑफर करू शकतो तर प्रभावीपणे विद्यार्थ्यांसाठी हे मूळ बनले आहे परंतु काही संस्था विद्यार्थ्यांसाठी विस्तृत निवड देतात निवडकांना साध्या टोपली म्हणून देऊ केले जाऊ शकते विद्यार्थ्यांना फक्त दहा पंधरा अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध करुन दिली जाते आणि विद्यार्थी या यादीतून कोणतेही निवडू शकतात किंवा त्यांचा गटबद्ध केला जाऊ शकतो आणि सेमिस्टर विशिष्ट असू शकेल अशा अर्थाने मी एका सत्रात असे म्हणू शकतो की दोन वैकल्पिक गट आहेत आणि गटात हे अभ्यासक्रम आहेत आणि दोन गटात हे कोर्स आहेत तर विद्यार्थ्यांना पहिल्या गटातून एक निवडक आणि दुसर्या गटामधून एक निवडक निवड करावी लागेल म्हणजे निवडक गटबद्ध आहेत आणि हे गट खूप सेमेस्टर विशिष्ट आहेत एक विशिष्ट गट केवळ एका सत्रात दिला जातो तर हे अशक्य आहे की अशाप्रकारे निवडकांचे आयोजन केले जाते मग हे देखील शक्य आहे की निवड प्रवाहामध्ये संरचनेत तयार केलेली असतील त्यानंतरच्या सेमिस्टरमध्ये ऐच्छिक एकमेकांशी संबंधित आहेत आणि विद्यार्थ्यांना एकाच सेमिस्टरमध्ये सलग एकाच स्ट्रीममध्ये निवडक निवडतो तर विद्यार्थ्याने त्याच प्रवाहातून दुसरा निवडक निवडला पाहिजे तर काही संस्था प्रत्यक्षात आग्रह करतात की विद्यार्थ्यांनी फक्त स्ट्रीममध्ये असतात आणि सर्व निवडक कोर्सेसची रचना समान असते प्रत्येक वैकल्पिक अपरिहार्यपणे 3 0 0 ते असेच निर्दिष्ट करते याचा अर्थ असा की कोणत्याही वैकल्पिक अभ्यासक्रमांसह कोणतीही एकात्मिक प्रयोगशाळेची आपल्याला परवानगी नाही काही प्रकरणांमध्ये ते परवानगी देऊ शकतात निवडणूक शिस्त विशिष्ठ असू शकते किंवा ती अगदी मुक्त निवड असू शकते विद्यार्थी इतर विभागांद्वारे ऑफर केलेल्या निवडक निवडी निवडू शकतात या निवडक विद्यार्थ्यांद्वारे शिकण्याची व्याप्ती वाढविण्यासाठी सामान्यत अधिक असतात व्यापक दृष्टीकोन देणे उदाहरणार्थ संगणक विज्ञान विद्यार्थी यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग ऑफर करत असलेल्या पर्यायी निवडीची निवड करू शकतो अशा खुले वैकल्पिक शक्य आहे तसेच आणखी एक बाब म्हणजे सामान्यत मूळ कोर्समध्ये बदल जास्त कालावधीत घडतात सामान्यत एकदा कोर्स अभ्यासक्रम निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांची किमान एक तुकडी समान संरचनेसह बाहेर येणे अपेक्षित असते म्हणजे चार वर्षे तर केवळ मूळ कोर्समधील बदलाचा विचार केला जाईल परंतु ऐच्छिक अभ्यासक्रमात बदल एका वर्षापासून दुसर्या वर्षीदेखील येऊ शकतात ते बरेच वेगवान आहेत नवीन निवड देऊ केली जाऊ शकते आणि जुने निवडक सोडले जाऊ शकतात सामग्री बदलू शकते वैकल्पिकच्या संदर्भात बर्याच शक्यता आहेत वैकल्पिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वैकल्पिक अभ्यासक्रमांची नोंदणी अनेक संस्था त्या प्रत्यक्षात पोहचविल्या जाणाऱ्या ऑफर केलेल्या निवडकांसाठी किमान नोंदणी करतात म्हणजेच सेमेस्टरच्या सुरूवातीस विभागाने ऑफर केलेल्या प्रस्तावाची यादी सूचीबद्ध केली जाते आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी नोंदणी करतात आणि जोपर्यंत किमान निबंधकांची निश्चित संख्या मिळत नाही तोपर्यंत सुरुवातीच्या यादीमध्ये जे दिले गेले आहे ते खरोखर अंमलात येऊ शकत नाही तर निवडक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पोहचवण्यासाठी या किमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करते ही संख्या 10 किंवा 15 सारखी लहान असू शकते आणि हे शक्य आहे की एका निवडक व्यक्तीकडे किमान नोंदणीकृतांचीच संख्या असावी याचा अर्थ असा आहे की त्या निवडक विद्यार्थ्यांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि जर तसे झाले तर कोर्स निर्गमन सर्वेक्षणला खूपच लहान विद्यार्थ्यांचा अभिप्राय मिळेल आणि अशा प्रकारे अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे फार कठीण असू शकते आणि आपल्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांच्या अगदी लहान समुहातून वैध डेटा मिळवणे अधिक आव्हानात्मक होते अशा प्रकरणांमध्ये काय करावे याबद्दल आम्ही चर्चा करू परंतु या सर्व शक्यता फक्त काही अस्तित्वात आहेत खरं तर इतरही बऱ्याच भिन्नता आहेत ज्यामुळे निवडक कोर्स निर्गमन सर्वेक्षण डिझाइन निवडलेले कोर्स स्वत चे खास मुद्दे आहेत आम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणे वैध सर्वेक्षण डेटा मिळविणे अत्यंत महत्वाचे आहे आणि मुख्य कोर्सच्या बाबतीतही हे एक मोठे आव्हान आहे परंतु वैकल्पिक अभ्यासक्रमांच्या संदर्भात हे अधिक आव्हानात्मक होते पहिली गोष्ट म्हणजे PO आणि PSOच्या प्राप्तीची गणना करण्यासाठी निवडक अभ्यासक्रम वापरला जात नसला तरी सर्वेक्षण डेटा गोळा करण्याची प्रक्रिया कठोर राहिली पाहिजे वैकल्पिक म्हणून दर्जेदार बाबींच्या बाबतीत आपण मोकळे होऊ शकतो असे काहीतरी मानले जाऊ नये म्हणूनच सर्वेक्षण डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेस मुख्य कोर्सप्रमाणेच वैकल्पिक अभ्यासक्रमांसारखे कठोर असणे आवश्यक आहे जर वैकल्पिक कोर्ससाठी नोंदणी करणाऱ्याची संख्या कमी असेल तर अधिक सविस्तर फॉर्म असणे आवश्यक आहे संख्या फारच कमी असल्याने आम्ही अधिक प्रश्न विचारल्याशिवाय अर्थपूर्ण आणि वैध डेटा मिळवू शकणार नाही अधिक माहिती काढण्यासाठी अधिक तपशीलवार प्रश्न जेणेकरून आम्ही या सर्वेक्षण डेटामधून वैध निष्कर्ष काढू शकू निवडक कोर्ससाठी नोंदणी करणाऱ्याची संख्या कमी असल्यास अधिक सविस्तर सर्वेक्षण फॉर्म असणे आवश्यक असू शकते जर विद्यार्थी इच्छुक असतील तर खरं तर निवडक अभ्यासक्रमांविषयी अधिक डेटा मिळविण्यासाठी एक्झिट फेस टू फेस परस्परसंवादाचे सत्र घेणे फार उपयुक्त ठरेल जर संख्या कमी असेल तर संभाव्यत प्रशिक्षकाकडे सामान्यतः एक ते एक प्रकारची सुसंवाद साधणे सोपे असते आणि जर विद्यार्थी इच्छुक असतील तर कोर्स निर्गमन सर्वेक्षण दरम्यान प्रशिक्षक समोरासमोर संवाद साधू शकतो आणि अतिरिक्त डेटा मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतो अज्ञात सर्वेक्षण डेटामध्ये जे उघड झाले आहे ते ठीक आहे परंतु त्याव्यतिरिक्त अधिक डेटा मिळविण्यासाठी एखाद्यास एक्झीट फेस टू फेस परस्पर संवाद देखील होऊ शकतो आणि पुढच्या वेळी उपयुक्त होण्यासाठी सर्वेक्षण डेटाचे अधिक तपशीलवार विश्लेषण नोंद करणे आवश्यक आहे कारण पुढील वेळी निवडक कोर्समधील सामग्रीत अगदी लहान बदल होऊ शकतात तर सर्वेक्षण आकडेवारीचे विश्लेषण प्रत्येक COसाठी विशिष्ट असणे आवश्यक आहे जेणेकरून पुढच्या वेळी अगदी लहान बदल झाले तरीही आम्ही सर्वेक्षण डेटामधून एकत्रित केलेल्या माहितीचा एक मोठा भाग वापरू शकतो त्यात काही बदल झाले असले तरीही पुढच्या वेळी ऐच्छिक ऑफर देण्याबाबतचे निष्कर्ष अद्याप उपयुक्त होईल तर पुढच्या वेळी उपयुक्त होण्यासाठी सर्वेक्षण डेटाचे अधिक तपशीलवार विश्लेषण नोंद करणे आवश्यक आहे अर्थात पुढच्या वेळी ऑफर केलेल्या वैकल्पिक कोर्समध्ये काही बदल केले गेले नाहीत तर ते ठीक आहे परंतु अधिक तपशीलवार विश्लेषण डेटा निवडण्यास उपयुक्त ठरेल जरी वैकल्पिक कोर्समध्ये काही किरकोळ बदल केले गेले तरीही निवडक अभ्यासक्रमांसाठीचा प्रत्यक्ष निर्गमन सर्वेक्षण जर आपण याकडे पाहिला तर कोर्स निर्गमन सर्वेक्षण वरील मागील युनिटमध्ये चर्चा केलेले सर्व प्रश्न हे वैकल्पिक कोर्सलाही लागू आहेत परंतु काही विशिष्ट अतिरिक्त प्रश्न जे निवडक अभ्यासक्रमांसाठी शक्य आहेत त्याची आम्ही चर्चा करू शकतो "सेमिस्टर ज्यामध्ये हा ऑफर केला जातो ते योग्य आहे" मी सांगितल्याप्रमाणे काही निवडक सेमेस्टर विशिष्ट असतात तर जर एखाद्या विशिष्ट सेमेस्टरमध्ये हे ऑफर केले जात असेल तर विद्यार्थ्यांना असे वाटते की ते योग्य आहे हा वैकल्पिक अभ्यासक्रम गृहित धरणार्या पूर्वअंतिम ज्ञानाच्या संदर्भात असू शकतो ते आधीच्या सेमेस्टरमध्ये समाविष्ट केलेले आहे की नाही आणि ऐच्छिक कोर्सचे परिष्करण हे त्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून अपेक्षित परिपक्वता पातळीशी सुसंगत आहे काय तर या सर्व बाबींवरून हे योग्य आहे का या सेमेस्टरमध्ये हे निवडक आहेत हे योग्य आहे का किंवा विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की ते नंतरच्या सेमेस्टरमध्ये किंवा आधीच्या सेमेस्टरमध्ये सादर केले जाणे आवश्यक आहे तर आम्हाला या पैलूंविषयी माहिती मिळू शकेल "कोर्स हा अभ्यासाच्या कार्यक्रमाशी संबंधित आहे" जर तो विशेषतः निवडक शिस्त असेल तर आम्ही अभ्यासक्रमाशी संबंधित आहे की नाही हे विचारू शकतो त्यात प्रयोगशाळेचा घटक असता तर निवडकांचे मूल्य अधिक चांगले झाले असते काही वैकल्पिक कोर्स जरी ते सिद्धांत अभ्यासक्रम म्हणून दिले जातात तरीही प्रयोगशाळेसह चांगले शिकविले जातात तर जर विद्यार्थ्यांना असे प्रकर्षाने वाटले की एखाद्या प्रयोगशाळेने ती सामग्री अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत केली असेल तर आपल्याला त्या पैलूंविषयी काहीतरी योजना आखण्याची आवश्यकता आहे तर हा प्रश्न शिक्षकांना थोडी वेगळ्या फॅशनमध्ये अंमलबजावणीची योजना करण्यास अनुमती देईल त्यात प्रयोगशाळेचा घटक असता तर निवडकांचे मूल्य अधिक चांगले झाले असते "ऐच्छिक कोर्समध्ये बरीच नवीन शिक्षण सामग्री आहे" अशा अर्थाने की या निवडक कोर्समध्ये प्रदान केलेली सामग्री ही एक कादंबरी आहे वैकल्पिकरित्या आम्ही हा प्रश्न विचारू शकतो कोर्सची सामग्री मूळ कोर्सच्या सामग्रीसह मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप होते दोघेही मूलत समान आहेत दोन्ही प्रश्न आपण ज्या पद्धतीने शब्द वापरू इच्छित आहात ते आपल्यावर अवलंबून आहे परंतु मूलत आम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणजे जर 2 3 वेगवेगळ्या कोर्स अभ्यासक्रमांची सामग्री एकत्रितपणे निवडली गेली आणि निवडक कोर्स म्हणून दिली गेली तर ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालत नाहीत तर एखादा विचारू शकतो की त्या वैकल्पिक कोर्समध्ये प्रदान केलेली सामग्री ही नवीन शिक्षण सामग्री आहे की काही इतर निवडक अभ्यासक्रमांमध्ये आधीपासूनच चर्चा केलेली सामग्री कमी अधिक आहे वैकल्पिक कोर्स सध्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे हे देखील महत्वाचे आहे तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडीना नवीनतम मुद्द्यांना हाताळते "प्रदान केलेली शिक्षण सामग्री प्रासंगिक होती" विशेषत जर वैकल्पिक तंत्रज्ञानाच्या अगदी अलिकडील घडामोडींसह असेल तर् शिक्षण सामग्री विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध असू शकते किंवा उपलब्ध नसू शकते तर प्रदान केलेली शिक्षण सामग्री सुसंगत आणि सहज उपलब्ध आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे जरी आपण आता चर्चा केल्याप्रमाणे फक्त एक सिद्धांत कोर्स म्हणून एखादा कोर्स उपलब्ध केला असला तरीही विद्यार्थ्यांना काही प्रयोगशाळेचा अनुभव दिला गेला तर शिकणे चांगले म्हणून एखादा कोर्स हा शुद्ध सिद्धांत कोर्स असला तरीही योग्य प्रयोगशाळेतील प्रयोगांबद्दलही वर्गात काही प्रात्यक्षिके दाखवणे शक्य आहे किंवा जर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत नेले गेले असेल आणि काही विषय योग्य प्रयोगशाळेतील प्रयोगांद्वारे विस्तृत केले असतील तर ते उपयोगी ठरू शकेल जर तेच परिस्थिती असेल तर "अभ्यासक्रमात चर्चा केलेली सामग्री शोधण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये संबंधित साधने उपलब्ध होती का " जर तो एकात्मिक कोर्स असेल तर अर्थातच संबंधित प्रयोगशाळा तेथे असतील परंतु अगदी300 कोर्स सारख्या शुद्ध सिद्धांताचा अभ्यासक्रम प्रयोगशाळेत त्या साहित्याचा शोध घेण्याची निश्चित शक्यता असल्याचा फायदा होईल आणि संबंधित साधने उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना साहित्य अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत होईल तर आम्ही हा प्रश्न विचारू शकतोजरी हा कोर्स एक सिद्धांत अभ्यासक्रम होता तरी "अभ्यासक्रमात चर्चा केलेली सामग्री शोधण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये संबंधित साधने उपलब्ध आहेत की नाही" स्टीम बेस निवडीच्या बाबतीत आम्ही हा प्रवाह तार्किक सुसंगत आणि योग्य रचलेला आहे की नाही हे विचारू शकतो प्रवाहाच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना वैध आणि उपयुक्त डेटा प्रदान करणे कठिण असू शकते परंतु हा प्रवाहातील शेवटचा वैकल्पिक कोर्स असल्यास विद्यार्थी तार्किकदृष्ट्या सुसंगत आणि सुसंरचित आहेत की नाही या संदर्भात विद्यार्थ्यांना आपले मत देण्यास अधिक चांगले असतील उघडण्याच्या संदर्भात आम्ही हा प्रश्न विचारू शकतो "अर्थातच व्यापक दृष्टीकोन मिळविण्यात मदत झाली" पुन्हा ते 1 ते 5 च्या रेटिंग श्रेणीवर असू शकते म्हणूनच सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांद्वारे मुक्त वैकल्पिक कोणत्या पद्धतीने वापरल्या जातात त्यांना किती प्रमाणात ते उपयुक्त वाटतात हे आम्हाला सूचित करते तर या विविधता शक्य आहेत अभ्यास आपण शिकवलेल्या प्रयोगशाळेच्या कोर्ससाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षणाची रचना करा आपण शिकवलेल्या वैकल्पिक कोर्ससाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षणाची रचना करा अभ्यासाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढच्या युनिटमध्ये आपण प्रकल्पाकडे पाहू प्रकल्प सर्वेक्षण डिझाइन आणि त्याचा वापर समजून घ्या पुन्हा कोर्स निर्गमन सर्वेक्षण ज्यात आम्ही काही अभ्यासक्रम आणि मुख्य प्रयोगशाळेच्या अभ्यासक्रमासाठी काही अभ्यासक्रमांच्या मुख्य कोर्ससाठी चर्चा केल्या आहेत आणि काही अतिरिक्त बाबी विचारात घेतल्या गेल्या आहेत तर पुढील युनिटमध्ये आम्ही अंतिम वर्षाच्या प्रकल्पांसाठी विशेषत निर्गमन सर्वेक्षण फॉर्ममध्ये डिझाइन कसे करावे आणि ते कसे वापरावे ते पाहू धन्यवाद